तर जेव्हा आपण फेजर डायग्राम काढतो तेव्हा त्या RMS व्हॅल्यू मध्ये असतात पिक व्हॅल्यू घेऊ नका थोडे AC सर्किट चे लिडिंग आणि लॅग्गीन्ग समजून घ्या तेव्हा सर्व गोष्टी समजल्या तर हे फार सोपे आहे तर आता पुढे हे उदाहरण सोडवायला दिले आहे जिथे तुम्हाला हे i1 i2 दोन्ही मेथड वापरून शोधायचे आहे तर आता हे करंट रेक्टनगुलर किंवा पोलर फॉर्म मध्ये एक्सप्रेस करूया आता या ज्या काही गोष्टी आहे उदाहरणार्थ समजा i1 5√ 2 अँगल 0 आणि i2 10 sin ω t 60 o हे असे घेतले आहे आणि अँगल 60 o आहे आणि 10 ही पीक व्हॅल्यू आहे तर जेव्हा आपण फेजर ने दर्शवू तेव्हा हे 10√ 2 असे असेल ही RMS व्हॅल्यू आहे आणि हा अँगल 60 o आहे तेव्हा जर आपण हे i1 आणि i2 मल्टिप्लाय केले तर आपल्याला फक्त या गोष्टी कराव्या लागतील तर हे 5 10 2 502 25 आणि अँगल 0o 60 o असा येईल तर हे 60 o येते आणि जर आपण हे असे डिव्हाइड केले तर हे 52 अँगल 0 o 102 अँगल 60 o म्हणजेच 0 5 अँगल 60 o येते हे असे न्यूमरेटर 1 आणि डिनॉमिनेटर 2 आहे जर अँगल 2 असेल तर हा अँगल 1 2 असा येईल तेव्हा या अँगल ची सबट्रॅक्शन होईल हा अँगल न्यूमरेटर ला लिहावा लागेल आता समजा जर या उदाहरणांमध्ये 2 अँगल 1 5 अँगल 2 असे दिले असेल तर हे ⅖ 0 4 आणि अँगल 1 - θ2 असा येईल अशाप्रकारे आपण हे लिहू शकतो आता पुन्हा समजा हे 2 अँगल 1 5 अँगल 2 असे दिले असेल तर हे ⅖ 0 4 आणि समजा न्यूमरेटर अँगल आणि डिनॉमिनेटर अँगल मायनस असतील तर हे 2 1 असे येईल तेव्हा या केसमध्ये हे 5√ 210√ 2 0 5 असे येईल आणि अँगल साठी हे नुमेरॅटॉर अँगल 0 o डिनॉमिनेटर अँगल 60o म्हणजेच 0 o 60 o अँगल 60 o येईल म्हणून हे 60 o आहे तेव्हा खात्री आहे की हे हायर सेकंडरी मॅथेमॅटिक्स कॉम्प्लेक्स नंबर मधील आहे जे क्लास 11 मध्ये आहे तेव्हा एक उदाहरण दिले आहे ते आपण सोडवूया इथे i1 i2 दिलेले आहेत आणि i3 शोधायचे आहे इथे आपण KCL लावूया आणि आपल्याला i3 i1 i2 असे मिळते आणि त्यानुसार आपण करूया तर इथे i1 आणि i2 या गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपल्याला i3 शोधायचे आहे तर इथे आपल्याला उत्तर 50 √ 2 sin ω t असे मिळत आहे आता नंतर साईनोसॉइडल इनपुट असलेल्या RLC सर्किट चा स्टेडी स्टेट रिस्पॉन्स आहे तेव्हा आपण हे एका नंतर एक असे विचारात घेऊया सुरूवातीला एलिमेंटरी सर्किट म्हणजेच प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट घेऊया समजा या केस मध्ये सर्किट पोलारिटी इंस्टंटनेस असेल आणि या केस मध्ये होल्टेज सोर्स VVm sin ω t आहे तर या केसमध्ये तुम्हाला IR आणि पॉवर लॉस वैगरे शोधायचे आहे तर त्या केसमध्ये सामान्यपणे IR VR असे आहे कारण हे व्होल्टेज V Vm sin ω t आहे आणि हा रेजिस्टन्स आहे हे रेझिस्टिव्ह सर्कीट आहे म्हणून हे Vm sin ω t R असे येईल तेव्हा I Im sin ω t आणि Im VmR ही करंट ची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे आता करंट ची RMS व्हॅल्यू म्हणजे होल्टेज ची RMS व्हॅल्यू रेजिस्टन्स R असे येईल तिथे Vm ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे म्हणून V RMS व्हॅल्यू Vm√ 2 असे येईल तेव्हा करंट ची RMS व्हॅल्यू Vm√ 2 R Im√ 2 आहे कारण Im VmR आहे म्हणून इथे जर मी Im VmR असे ठेवले तर हे Im√ 2 असे येते याला RMS करंट म्हणतात आता प्रश्न असा आहे की हे V Vm sin ω t आहे समजा हे V Vm sin ω t आहे तेव्हा या केसमध्ये हा छोटा अँगल ω t 0 o असा संबंधित आहे जर आपण हे फेजर फॉर्म मध्ये ठेवले तर आपल्याला RMS व्हॅल्यू घ्याव्या लागतील तेव्हा आपण हे V Vm√ 2 अँगल 0 o V असे लिहू ही होल्टेज ची RMS व्हॅल्यू आहे त्याचप्रमाणे करंट IR Im sin ω t असे आहे हे करंट असे जात आहे तर मी इथे हे IR Im√ 2 angle 0 o असे लिहितो कारण इथेदेखील या करंटसोबत काहीच अँगल संबंधित नाही दोन्ही V आणि I अँगल 0 o आहे म्हणजे ते फेज मध्ये आहेत इथे हे IR आणि VR दोन्ही फेज मध्ये आहेत तेव्हा हे दोन्ही अँगल 0 आहे आणि म्हणून ते फेज केज मध्ये आहे आता आपण V V अँगल 0 असे लिहू शकतो V हे होल्टेज चे मॅग्निट्युड आहे म्हणून V अँगल 0 cos 0 j sin 0 येते आणि cos 0 1 व sin 0 0 आहे म्हणून आपण V j 0 असे लिहू शकतो त्याचप्रमाणे करंट साठी IR अँगल 0 म्हणजे पुन्हा cos 0 j sin 0 o असे असे आहे म्हणून हे IR j 0 1 j 0 असे होते म्हणून करंट वोल्टेज सोबत फेजमध्ये आहे तेव्हा आता नंतर पॉवर पाहूया तेव्हा या केस मध्ये करंट होल्टेज सोबत फेज मध्ये आहे म्हणून AC करंट हे इम्पीडन्स फंक्शन्स संबंधित आहे आता हे इम्पीडन्स फंक्शन दोन महत्वच्या गोष्टी सांगते तर Vm आणि Im चे गुणोत्तर सांगते म्हणजेच जर AC सर्किट असेल तर मुळात ते इम्पीडन्स सोबत असते तेव्हा इम्पीडन्स Z असेल तेव्हा आपण हे Z बार कॉम्प्लेक्स नंबर VmIm किंवा Vm√ 2 Im√ 2 असे लिहू शकतो म्हणजेच होल्टेज ची RMS व्हॅल्यू करंट ची RMS व्हॅल्यू किंवा वोल्टेज ची पिक व्हॅल्यू करंट ची पिक व्हॅल्यू असे येईल तेव्हा मुळात हे कॉम्प्लेक्स नंबर आहे तेव्हा इम्पीडन्स Z ही फेजर कॉन्टिटी नाही हे फक्त मॅग्निट्युड आहे हा अँगल आहे हे फक्त मॅग्निट्युड आहे म्हणून आता इथे बार नको आहे हे फक्त मॅग्निट्युड आहे अँगल नंतर पाहू या तर हा इम्पीडन्स होल्टेज ची RMS व्हॅल्यू करंट ची RMS व्हॅल्यू किंवा वोल्टेज ची पिक व्हॅल्यू करंट ची पिक व्हॅल्यू असे आहे तेव्हा रेझिस्टिव्ह सर्किट च्या केस मध्ये हे तिथे फक्त R असेल तो इम्पीडन्स नाही जी कॉम्प्लेक्स कॉन्टिटी आहे परंतु या केसमध्ये हे फक्त R आहे म्हणून आपण इथे Z R j 0 असे लिहू शकतो तर तिथे X नाही रिअॅक्टॅन्स चा पार्ट आपण नंतर पाहू या म्हणून इथे हे Z R j 0 Z अँगल 0 असे आहे कारण अँगल 0 आहे व हा R आहे हा कॉम्प्लेक्स नंबर आहे सामान्यपणे a j b हा कॉम्प्लेक्स नंबर आहे तेव्हा हा अँगल tan 1 ba आहे तेव्हा या केस मध्ये जर हे R j 0 असे केले तर a R आणि b 0 असे होईल म्हणून हे tan 1 ba tan 1 0R 0 येईल आणि म्हणूनच इथे हे Z फक्त रेझिस्टन्स R आहे म्हणून इथे बाण दाखवला नाही इथे लिहिताना ही लिखाणातील चुकी झालेली आहे मी हे प्रत्येक ठिकाणी घालवण्याचा प्रयत्न करतो इथे बाण दाखवू नका कारण ही फेजर कॉन्टिटी नाही हे फक्त कॉम्प्लेक्स नंबर आहे ही फेजर कॉन्टिटी नाही जरी व्होल्टेज आणि करंट दोन्ही फेजर कॉन्टिटी असतील तरीदेखील इम्पीडन्स Z फेजर कॉन्टिटी नाही तर पुढे हे नोटेशन आहे आता पुढे इथे हे Z अँगल उदाहरण लिहिले आहे तर सर्व काही लिहिलेले आहे आता नंतर पॉवर आणि पूर्णपणे रेझिस्टिव्ह सर्किट चा इम्पीडन्स आहे इथे हा फक्त बार आहे एर्रो नाही बऱ्याच ठिकाणी तिथे हे आहे ही लिखाणातील चुकी आहे खरे तर हे R अँगल 0 असे आहे मी सांगितल्याप्रमाणे Z R अँगल 0 असे आहे आता इन्स्टंटनेअस पावर कारण AC सर्किट मध्ये ते येते इन्स्टंटनेअस पावर p v i आहे तर इथे v Vm sin ω t आणि I Im sin ω t असे आहे तेव्हा जर आपण हे काय केले तर आपल्याला Vm Im sin 2 ω t असे मिळते तर ही पॉवर आहे आपल्याला माहित आहे की cos 2 1 2 sin 2 म्हणून sin 2 1 cos 2 2 असे येईल हे तिथे 1 cos 2 ω t2 असे येईल म्हणून हे Vm Im2 Vm Im2 cos 2 ω t असे होते नंतर जर आपल्याला ऍव्हरेज पॉवर काढायची असेल तर आपण हे 1T 0 टू T असे घेऊ तेव्हा जर ऍव्हरेज पॉवर घेतली तर या प्लॉट मध्ये पहा Vm Im2 ही कॉन्स्टंट टर्म आहे तेव्हा ही Vm Im2 ची लाईन आहे असे हे दाखवले आहे आणि दुसरी टर्म Vm Im2 cos 2 ω t ही आहे इथे डबल फ्रिक्वेन्सी आहे आता जर हे एक एकत्रित प्लॉट केले तर ही थिक लाईन मिळते तेव्हा हा पॉवर p चा प्लॉट आहे म्हणून जेव्हा आपण हे एकूण टाइम इंटर्वल वर इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपल्याला ऍव्हरेज पॉवर मिळते म्हणून हे p 1T 0 to T ∫ Vm Im2 Vm Im2 cos 2 ω t dt असे येते हे फक्त इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला V I असे मिळते इथे V आणि I या अनु अनुक्रमे व्होल्टेजआणि करंट च्या RMS व्हॅल्यू आहेत जर आपण ω 2πT हे रिलेशनशिप वापरून इंटिग्रेट केले तर आपल्याला V I असे मिळते आणि हे V Vm√ 2 व I Im√ 2 म्हणजे या RMS व्हॅल्यू आहेत तर मुळात हे v i आहे कारण हे पूर्ण रेझिस्टिव्ह सर्किट आहे म्हणून ही पावर v i आहे आणि यामध्ये निर्माण झालेली एनर्जी उष्णते मध्ये कन्वर्ट होते आणि डेसिपेट होते जी काही एनर्जी निर्माण होते ती रेझिस्टर मध्ये डेसिपेट होते कारण हे पूर्ण रेझिस्टिव्ह सर्किट आहे म्हणून हे v i आहे तसेच AC सप्लाय V Vm sin ω t सोबत रेझिस्टिव्ह सर्किट साठी पॉवर p v i असेल परंतु या केसमध्ये v हे होल्टेज ची RMS व्हॅल्यू आणि I हे करंट ची RMS व्हॅल्यू असेल नंतर पिवर इन्डक्टिव्ह सर्किट आहे हे थोडे समजून घ्यावे लागेल इथे मी खरोखर काय करणार आहे तर सुरुवातीला हा फक्त एकच एलिमेंट घेत आहे आणि ही संकल्पना काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू तर नंतर पिवर इन्डक्टिव्ह सर्किट आहे तेव्हा या केसमध्ये इंस्टंटटेनिअस पोलारिटी तिथे असे ल मी विसरलो आहे तर हे असे आहे असे समजू या हे इन्डक्टिव्ह सर्किट आहे हा L आहे दुसरा कोणताही एलिमेंट नाही आणि यातून फ्लो होणारे करंट iL आहे आणि ही इंस्टंटटेनिअस पोलारिटी आहे तेव्हा या केसमध्ये V L d iLdt असेल आणि V Vm sin ω t असे दिलेले आहे म्हणून L d iLdt Vm sin ω t असे येईल तेव्हा हे d iL dt VmL sin ω t dt असे होईल जर हे इंटिग्रेट केले तर आपल्याला iL Vm ω L cos ω t असे मिळते तर इथे इंटिग्रेशन चा कॉन्स्टंट हा स्टेडी स्टेट सोल्युशन मध्ये 0 असेल कारण हे X एक्सिस भोवती सिमेट्रीकल आहे म्हणून तिथे इंटिग्रेशनचा काहीही कॉन्स्टंट येणार नाही म्हणून हे सरळ iL Vmω L cos ω t असे येईल आपण हे Vmω L sin ω t 90 o असे लिहू शकतो इथे हे cos ω t sin ω t 90 o असे आहे जेव्हा आपण या साईन टर्म ला जातो आणि हे मायनस आत मध्ये घेतो तेव्हा हे ω t 90 o असे होते म्हणून हे iL Vmω L sin ω t 90 o असे आहे तर इथे Im Vmω L असे आहे तेव्हा या केसमध्ये हे होल्टेज v Vm sin ω t असे आहे यासोबत कोणताही अँगल संबंधित नाही जर इथे RMS व्हॅल्यू घ्यायची असेल तर ती Vm√ 2 अशी असेल आणि अँगल 0 असेल त्याचप्रमाणे इथे करंट i Im sin ω t 90 o आहे तर हे iL आहे ही फेजर क्वांटिटी आहे समजा हे iLअँगल 90 o आहे आपण हे इथे लिहू या हे iL आहे ही फेजर क्वांटिटी आहे जर ही RMS व्हॅल्यू अँगल 90 o आहे तर iL Im√ 2 अँगल 90 o येईल म्हणजेच या डायग्राम मध्ये इथे हे होल्टेज आहे हे वोल्टेज फेजर म्हणजेच V अँगल 0 असे आहे आणि हे करंट iL अँगल 90 o आहे म्हणून इथे प्युअर इन्डक्टिव्ह सर्किट मध्ये करंट होल्टेज पेक्षा 90 o ने मागे आहे आणि इथे हा आरो नसेल हे फक्त Z बार म्हणजेच कॉम्प्लेक्स नंबर आहे आता उदाहरणार्थ जर हे v Vrms घेतले तर अँगल 0o आहे आणि करंट साठी हे I iL angle 90 o असे आहे तेव्हा ही गोष्ट म्हणजे Z V ऍरो I ऍरो असे आहे म्हणजेच इथे जे काही लिहिले आहे ते म्हणजे Z L V आहे आणि V अँगल 0 आणि iL angle 90 म्हणजेच या RMS व्हॅल्यू आहेत म्हणून हे iL V Vm ही RMS व्हॅल्यू आहे म्हणजे Vm√ 2 आहे आणि हे देखील अँगल 90o आहे तर थोडावेळ हे असेच राहू द्या मी हे साफ करतो नाहीतर हे कळणार नाही तेव्हा Z V ऍरो I ऍरो म्हणजेच इथे V अँगल 0 iL अँगल 90 o असे आहे आणि RMS व्हॅल्यू V Vm√ 2 व iL Im√ 2 असे आहे तेव्हा हे ω L अँगल 90 o असे येते म्हणजेच Z बार ω L अँगल 90 o असे येते तर हे Z बार ω L अँगल 90 o असे आहे थोडी सुरुवातीला प्रॅक्टिस करा त्यामुळे तुमचा कुठेही गोंधळ होणार नाही इथे प्रत्येक ठिकाणी फक्त कॉम्प्लेक्स नंबर दर्शवण्यासाठी बार ठेवा कारण Z ही फेजर क्वांटिटी नाही तर हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणजेच त्याला रियल पार्ट आणि इमेजनरी पार्ट आहे तर हे इन्डक्टिव्ह सर्किट साठी Z बार ω L अँगल 90 o असे आहे म्हणून इन्डक्टिव्ह सर्किट साठी Z L L ω असे म्हणतात काही वेळा XL म्हणजेच सर्किट चा असे म्हणतात तेव्हा इन्डक्टिव्ह रिऍक्टन्स L ω आणि ω 2πf आहे म्हणून हे XL 2πf L असे येते नंतर उदाहरणे सोडवताना आपल्याला हे कळेल तेव्हा हे वरील इम्पीडन्स चे मॅग्निट्युड ω L आहे याला इन्डक्टिव्ह रिऍक्टन्स असे म्हणतात आणि हे XL ω L 2πf L असे दर्शवतात हे सर्व काही या नोट्स मध्ये लिहिलेले आहे हे थोडे जवळजवळ लिहिल्यामुळे समजत नाही पण जेव्हा वाचणार तेव्हा थोडे झूम करून पहा तेव्हा आता नंतर इथे हि पॉवर येत आहे आता इथे ही डॅश लाईन म्हणजेच वोल्टेज आहे ही वोल्टेज वेव्हफॉर्म आहे कारण V Vm sin ω t आहे म्हणून हे 0 पासून सुरू होत आहे आणि करंट च्या केस मध्ये हे वोल्टेज पेक्षा 90 o ने मागे आहे म्हणून हे करंट इथे सुरू होत आहे आणि या करंटचे एक्सप्रेशन I sin ω t 90 o असे आहे जेव्हा ω t 0 असेल तेव्हा हे Im sin असेल आणि म्हणून हे Im आहे आणि म्हणून हे करंट इथे सुरू होत आहे तर नंतर पॉवर आहे इथे हा पॉवर चा ग्राफ आहे म्हणजेच पिवर इन्डक्टिव्ह सर्किट मध्ये करंट हे वोल्टेज पेक्षा 90 o ने मागे आहे हे आपल्याला फेजर डायग्राम वरून मिळाली आहे इन्स्टंटटेनिअस पॉवर p v i आणि इन्डक्टिव्ह सर्किट मध्ये V Vm sin ω t व Im sin ω t 90 o आहे म्हणजेच हे Vm Im असे आहे आणि हे sin ω t cos ω t येईल कारण हे sin ω t 90oअसे घेतलेले आहे हे मायनस साइन बाहेर घ्या तेव्हा हे sin 90 o ω t असे होईल म्हणजेच हे cos ω t आहे आणि म्हणून sin ω t cos ω t असे आले आहे तेव्हा आपण इथे नुमरेटर आणि डिनोमिनिटर ला 2 ने मल्टिप्लाय करू तेव्हा हे Vm Im2 2 sin ω t cos ω t असे येईल म्हणजेच 2 sin cos sin 2 असे येईल म्हणून इथे हे Vm Im2 sin 2 ω t असे लिहिलेले आहे ही पावर p v i आहे आता अवरेज पॉवर 1 टू T घेतली तर ती 0 येते हे तिथे टाकून इंटिग्रेट करा ω 2πT हे रिलेशनशिप वापरा हे रिलेशनशिप नेहमी वापरायचे आहे तेव्हा जर इन्डक्टिव्ह सर्किट साठी अवरेज पॉवर 1T 0 टू T ∫p dt काढली तर ते 0 येते कारण तिथे रेजीस्टर नाही आणि म्हणून पिवर इन्डक्टिव्ह सर्किट मध्ये पॉवर चा प्रश्न येत नाही तेव्हा हे काढून टाका तर आता या केस मध्ये जर पॉवर पाहिली तर ती या दुप्पट फ्रिक्वेन्सी ला आहे तेव्हा इथे पॉवर व्हेरिएशन हे दुप्पट फ्रिक्वेन्सी ला आहे कारण हे आहे ज अव्हरेज पॉवर 0 आहे म्हणजेच इन्डक्टिव्ह एलिमेंट सोर्स कडून अप्लाय केलेल्या होल्टेज च्या पाव सायकल मध्ये एनर्जी मिळवत आहे आणि तेवढीच एनर्जी नंतरच्या पाव सायकल मध्ये पुन्हा परत करत आहे ही दुप्पट फ्रिक्वेन्सी आहे तेव्हा जर आपण या फिगर मध्ये पाहिले तर हे पॉवर चे एक्स्प्रेशन आहे ही थिक लाईन म्हणजेच पॉवर एक्सप्रेशन आहे तेव्हा जर हे 0 असेल तर हे T4 असणार आहे हे T2 आहे हे 3 T4 आहे आणि हे T आहे म्हणजेच जर आपण हे असे घेतले तर हे 0 आहे हे π2 आहे हे π आहे हे 3π2 आहे आणि हे 2π आहे तेव्हा जर या करंट किंवा वोल्टेज कडे पाहिले तर हे फक्त हाफ सायकल मध्येच कॅल्क्युलेट करावे लागेल समजा हे 0 आहे हे आहे हे 2 आहे तेव्हा जर या पॉईंट ला पाहिले तर हे π2 आहे तर इथे करंट किंवा वोल्टेज काहीही घेऊ शकतात उदाहरणार्थ हे होल्टेज 0 ते π मध्ये हाफ सायकल पूर्ण करत आहे त्यावेळी मात्र पॉवर 0 ते π मध्ये संपूर्ण 1 पूर्ण सायकल करत आहे कारण फ्रिक्वेन्सी दुप्पट म्हणजेच 2 ω आहे म्हणजेच इथे हे प्रत्येकी पाव सायकल मध्ये होत आहे तेव्हा इथे प्रत्येक भागात मिळविलेली एनर्जी सायकलच्या दुसऱ्या भागात परत केली जाते यालाच सोर्स ला परत देणे देणे असे म्हणतात म्हणून इथे एका पाव सायकल मध्ये एनर्जी घेते आणि पुढच्या पाव सायकल मध्ये तेवढीच एनर्जी परत दिली जाते तर असे हे इथे लिहिलेले आहे तेव्हा एव्हरेज पॉवर 0 असे दिलेले आहे कृपया हे इंटिग्रेशन करा हे फारच सोपे आहे यावरून असे कळते की इंडक्टिव्ह एलिमेंट सोर्स कडून एका पाव सायकल मध्ये एनर्जी घेते हे 0 ते π मध्ये एक सायकल पूर्ण करते म्हणजेच 2π मध्ये दोन सायकल पूर्ण होतील कारण इथे दुप्पट फ्रिक्वेन्सी आहे म्हणून हे अप्लाय केलेल्या व्होल्टेज च्या एका पाव सायकल मध्ये एनर्जी घेते आणि पुढच्या पाव सायकल मध्ये तेवढीच एनर्जी परत दिली जाते आणि म्हणून सर्किट ला दिलेली एकूण एनर्जी 0 आहे तेव्हा आपण हे इंटिग्रेट करूया इथे आपण हे T4 ते T2 असे घेऊया इथे हे 0 आहे म्हणून हा पॉईंट T4 आहे आणि हा पॉईंट T2 आहे आणि हे 3 T4 आहे आणि हे T आहे जर आपण T 2π असे घेतले म्हणजेच आपल्याला हे T4 ते T2 मध्ये करावे लागेल म्हणून जर हे T4 ते T2 असे केले आणि हे Vm Im2 sin 2 ω t dt असे आहे तेव्हा हे इंटिग्रेट केल्यावर आणि ω 2πT हे रिलेशनशिप वापरून सिम्पली फाय केल्यावर आपल्याला ½ L Im 2 असे मिळते म्हणजेच आपण हे L Im√ 2 2 असे देहू शकतो म्हणजेच हे L Irms2 आहे तेव्हा AC सर्किट मध्ये एकूण जमा झालेली एनर्जी ½ L Im 2 इतकी आहे म्हणजेच इथे जेव्हा आपण ½ L Im 2 असे म्हणतो तेव्हा Im ही पीक व्हॅल्यू आहे RMS व्हॅल्यू नाही जर RMS व्हॅल्यू घ्यायची असेल तर हे ½ L Irms2 असे येते त्याचप्रमाणे आता पिवर कपॅसिटीव्ह सर्किट पाहू यासाठी वापरलेले तत्त्व हे पूर्णपणे इंडक्टर च्या विरुद्ध आहे म्हणून या केस मध्ये म्हणजेच पिवर कपॅसिटीव्ह सर्किट मध्ये आपल्याला DC सर्किट च्या एनालिसिस वरून q C V असते हे माहित आहे तेव्हा हे V qC V Vm sin ω t असे येईल इथे इन्स्टंटेनिअस पोलारिटी अशी आहे आणि इथे IC dqdt असे आहे म्हणून हे Vm ω C cos ω t असे येईल तेव्हा इथे आपल्याला i dqdt साठी डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल म्हणून हे Vm ω C cos ω t असे येईल म्हणून आपण हे sin 90 o cos असे लिहू शकतो तेव्हा हे VmIC Vm1ω C sin ω t 90 o असे लिहिले आहे म्हणजेच v Vm sin ω t असे आहे तेव्हा याची RMS व्हॅल्यू Vm√ 2 अशी आहे म्हणजेच फेजर नोटेशन मध्ये हे V अँगल 0 o असे आहे त्याचप्रमाणे आपण करंट साठी हे Im sin ω t असे लिहू शकतो तर इथे आपण हे करंट IC असे लिहू या तेव्हा हे IC अँगल 90 o असे येते कारण हे ω t 90 o असे आहे खरे तर हे IC Im√ 2 असे आहे हे मी इथे लिहिलेले आहे कारण ही RMS व्हॅल्यू आहे जेव्हा आपल्याला फेज व्हॅल्यू लिहायची असते तेव्हा आपण RMS व्हॅल्यू लिहीतो म्हणून हे IC Im√ 2 आहे आणि Im Vm1ω C असे दिलेले आहे तेव्हा त्याच पद्धतीने पुढे गेलो तर आपल्याला Z मिळतो तेव्हा या केस मध्ये जर मी V V अँगल 0 आणि IC IC अँगल 90 o असे काढले तर या केस मध्ये करंट 90 o आहे आणि हे 0 o आहे तेव्हा हे रेफरन्स फेजर V आहे आणि हे करंट I आहे म्हणून इथे करंट I हे वोल्टेज V पेक्षा पुढे आहे म्हणजेच पिवर कपॅसिटीव्ह सर्किट साठी करंट I हे वोल्टेज V पेक्षा 90 0 पुढे आहे तर ही फेजर डायग्राम आहे आणि ही त्याचप्रमाणे आहे जर आपण असेच पुढे गेलो तर या केस मध्ये हे Z C ω C अँगल 90o आहे ज्या पद्धतीने मी इन्डक्टिव्ह सर्किट साठी केले होते तसेच हे देखील आहे म्हणजेच हे Z C 1ω C हे कपॅसिटीव्ह रिऍक्टन्स चे मॅग्निट्युड आहे आणि अँगल 90 o आहे तर इथे बार लिहावा लागेल खरेतर हे 0 आहे मी इथे 0 ला विसरलो होतो हे jω C असे आहे कारण अँगल cos 90 o आहे अँगल 90 o cos 90 o j sin 90 o j आणि हे ω C असे आहे तेव्हा हे jω C असे येते तर हे मॅग्निट्युड आहे आणि 1 ω C हा कपॅसिटीव्ह रिऍक्टन्स आहे 1 ω C हा कपॅसिटीव्ह रिऍक्टन्स आहे आणि हे Xc 1ω C आणि ω2πf म्हणून X 12πf C येईल म्हणून पिवर कपॅसिटीव्ह सर्किट मध्ये करंट 90 o ने व्होल्टेज च्या पुढे असते मी पॉवर आणि एनर्जी दाखवली आहे तेव्हा पिवर कपॅसिटीव्ह सर्किट मध्ये इन्स्टंटटेनीयस पॉवर v i अशी आहे जर आपण हे Vm sin ω t Im sin ω t 90 o असे घेतले आणि सिम्पली फाय केले तर आपल्याला हे फक्त Vm Im sin ω t असे मिळते कारण sin 90 o ω t cos ωt तेव्हा न्यूमॅरेटर आणि डिनॉमिनेटर ला 2 मल्टिप्लाय करा तेव्हा हे 2 sin ω t cos ω t sin 2 ω t असे मिळते आणि जर पावर चे 1T 0 ते T p dt असे इंटिग्रेशन केले तर अवरेज पॉवर 0 येते म्हणून पॉवर व्हेरिएशन हे पुन्हा दुप्पट फ्रिक्वेन्सी ला होते कारण इथे रजिस्टर नाही मग इथे पावर कुठे आहे तर इथे पावर नाही इथे अवरेज पॉवर 0 येते परंतु इथे देखील कपॅसिटर सोर्स कडून पहिल्या पाव सायकल मध्ये एनर्जी घेते आणि तेवढीच एनर्जी दुसऱ्या पाव सायकल मध्ये परत करते उदाहरणार्थ ही फेजर डायग्राम पहा ही पॉवर आहे हे वोल्टेज आहे इथे हे करंट आहे आणि या केस मध्ये करंट पुढे आहे आणि म्हणूनच जेव्हा हे करंट Im मॅक्सिमम आहे ते करंट 90 डिग्री ने पुढे आहे कारण हे होल्टेज च्या आधी पोहोचते म्हणून वोल्टेज पेक्षा करंट 90o ने पुढे आहे हे IC Vm1ω C आहे म्हणजेच ही पिक व्हॅल्यू Im आहे हे असे आहे आणि पॉवर म्हणजे दुप्पट फ्रिक्वेन्सी आहे तेव्हा जर हे 0 असेल हे T4 आणि हे T2 असे असेल तेव्हा इथे करंट 2π मध्ये एक सायकल पूर्ण करते परंतु 2π मध्ये पॉवर च्या दोन सायकल पूर्ण होतात म्हणून या केसमध्ये फक्त जर हे 0 ते T4 असे पाव सायकल घेतले तर आपल्याला हे 4 Vm Im2 sin 2 ω t dt नंतर इंटिग्रेट केल्यावर हे ½ C Vm 2 असे मिळते हे आपण आधी DC सर्किट मध्ये पाहिल्याप्रमाणे कपॅसिटर मध्ये स्टोअर झालेली एनर्जी ½ C Vm 2 अशी आहे हे ½ C Vm 2 असे येते म्हणजेच आपण हे C Vm√ 2 2 असे देखील लिहू शकतो म्हणजे हे AC सर्किट साठी C v rms 2 असे येते जेव्हा आपण C V 2 असे म्हणतो तेव्हा ती वोल्टेज ची पिक व्हॅल्यू किंवा C V rms 2 असे असते हे AC कॅपॅसिटीव्ह सर्किट मध्ये स्टोअर झालेली एनर्जी आहे तर हे पीवर कॅपॅसिटीव्ह सर्किट आहे तेव्हा आपण काय शिकलो तर पिवर ररेझिस्टिव्ह सर्किट मध्ये ऍबसॉरब झालेली पॉवर V I आहे आणि पिवर इंडक्टिव्ह सर्किट मध्ये अवरेज पॉवर 0 आहे त्याचप्रमाणे कपॅसिटीव्ह सर्किट मध्ये देखील एव्हरेज पॉवर 0 आहे परंतु इंडक्टिव्ह सर्किट मध्ये स्टोअर झालेली एनर्जी ½ L Im 2 अशी आहे आणि कपॅसिटीव्ह सर्किट साठी एनर्जी ½ C Vm 2 आहे इंटिग्रेशन फार सोपे आहे तेव्हा ते तुम्ही स्वतः करा परंतु प्रत्येक वेळी आपल्याला ω 2πT हे रिलेशनशिप वापरावे लागेल